तर इंजिनियरिंग मॅथेमॅटिक्स I Engineering Mathematics - I अर्थात अभियांत्रिकी गणित 1 वरील व्याख्यानात पुन्हा आपले स्वागत आहे आणि हे व्याख्यान क्रमांक 27 आहे आणि इंटीग्रल कॅल्क्युलसवर आपण आपली चर्चा सुरू ठेवू आणि आजचा विषय डीफ्रन्सिएशन अंडर इंटिग्रल साइन असेल तर विशेषतः आपण लिबनिट्झच्या नियमाबद्दल बोलत आहोत म्हणूनच या नियमानुसार आपण डीफ्रन्सिएशन अंडर इंटिग्रल साइन करतो आणि आपण या लिबनिटझ नियमाची व्युत्पत्ती पाहू आणि काही प्रॉब्लेम्स सोडवू म्हणून आपण या नियमाची चर्चा करण्यापूर्वी आपल्याला मीन व्हॅल्यू थेरम आठवण्याची गरज आहे तर आपण आधीच्या व्याख्यानांत डिफ्रन्शीयल कॅलक्युलसवर चर्चा केली हे लॅगरेंज मीन व्हॅल्यू थेरम ज्यानुसार हा रेशो म्हणजे हे गुणोत्तर येथे जेथे आणि येथे आपल्याकडे अशी धारणा होती की f a b वर कन्टीन्युअस आहे आणि a b वर डिफ्रन्शीयेबल आहे तर हे मीन व्हॅल्यू थेरम असल्यामुळे आपण या लॅगरेंज मीन व्हॅल्यू थेरमच्या आधारे थोडे अधिक समाविष्ट करू शकतो तर आपल्याकडे हे आहे कारण हे इंटीग्रल जर आपण सोडवले तर हे f शिवाय काही नाही आणि मग आपल्याकडे येथे लिमिट आहे जे असेल तर ही इथे अगदी तशीच टर्म आहे आणि या द्वारे विभाजित आहे तर आता आपण आणखी एक अंदाज बांधू आपण असे गृहीत धरतो की हे आता हे आपल्याला मिळवण्यासाठी इंटिग्रल कॅल्क्युलससाठी आणखीन एक मीन व्हॅल्यू थेरम मिळेल तर येथे आणि हा नियम आपल्याला येथे मिळतो तर हे काय आहे याचा अर्थ येथे काय आहे जर तुम्हाला हे इंटीग्रेट करायचे असेल तर हे लिमिटच्या इतकाच फरक असेल आणि मग तर g इंटिग्रण्ड a ते b दरम्यान मध्यभागी घेतला जाईल तर हा पॉईंट नेमका कोठे आहे हे आपल्याला ठाऊक नाही परंतु हे मीन व्हॅल्यू थेरम म्हणते की हे इंटीग्रल मध्यांतरातील काही क्षणी g च्या समान असेल आणि लिमिटच्या या फरकाने गुणाकार होईल तर या दोन मीन व्हॅल्यू थेरमसह आता आपण लिबनिट्झच्या नियमासाठी पुढे जाऊ शकतो तर हा नियम म्हणतो की आपल्याकडे हा इंटीग्रल असेल तर या लिमिट आहेत तर हे अल्फा चे काही फंक्शन असू शकते आणि इंटिग्रन्ड हे दोन व्हेरिएबल्सचे फंक्शन आहे तर तर आपण असे समजू की हे एक फंक्शन आहे कारण आपण या x वर एकत्रित करत आहोत तर हे इंटीग्रल काय आहे हे इंटीग्रल अल्फावर अवलंबून आहे तर आपण असे गृहित धरू की हे एक फंक्शन आहे आणि हा नियम म्हणतो की जर हे म्हणून येथे लिमिटमध्ये अल्फाचे फंक्शन करत असेल तर त्यांचे अल्फाशी संबंधित कटिन्यूअस फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज आहेत तर जर ही बाब असेल तर आपण याचे च्यासंदर्भाने डिफ्रन्सीएशन करू शकतो किंवा दुसर्या शब्दात आपण या इंटीग्रलचे डिफ्रन्सीएशन घेऊ शकतो आणि नियम म्हणतो की हे इंटीग्रलमध्ये जाईल आणि आपल्याकडे या चे डेरीव्हेटिव किंवा डिफ्रन्शीयल असेल तर या चे डेरीव्हेटिव α च्या संदर्भात पार्शल डेरीव्हेटिव होईल कारण येथे दोन व्हेरीएबल्स आहेत तर या च्या संदर्भात पार्शल डेरीव्हेटिव आणि नंतर आणखी काही टर्म्स असतील तर हा नियम म्हणतो की आपण येथे डेरीव्हेटिव घेऊ शकतो आपल्याला f चे α च्या संदर्भात पार्शल डेरीव्हेटिव मिळेल नंतर येथे अप्पर म्हणजे वरच्या लिमिटचे डेरीव्हेटिव म्हणून आणि नंतर वजा लोअर लिमिटसाठी आता आपल्याकडे पुन्हा लोअर लिमिट चे डेरीव्हेटिव असेल आणि येथे फंक्शन इंटिग्रन्डची व्हॅल्यू आता या वर काढली जाईल तर हा नियम आहे जो लक्षात ठेवणे सोपे आहे जेव्हा आपल्याला हे घेण्याची इच्छा असेल तर जसे की या इंटीग्रल येथे आहे तर हे डेरीव्हेटिव इतके असेल तर इंटिग्रन्डवर इंटीग्रलच्या आत जाईल आणि हे f चे α च्या संदर्भात पार्शल डेरीव्हेटिवसारखे होईल जेणेकरून ती एक टर्म आहे दुसर्या टर्ममध्ये अप्पर लिमिटचे डेरीव्हेटिव असेल आणि इंटिग्रन्डची व्हॅल्यू पुन्हा या अप्पर लिमिटवर काढली जाईल तर हा x या ने बदलला जाईल तर च्या डेरीव्हेटिवच्या संदर्भात लोअर लिमिटचे आणि नंतर या वर इंटिग्रन्डची व्हॅल्यू पुन्हा काढली जाईल तर हा लिबनिट्झचा नियम आहे आणि आपण हा पुरावा सांगू जो वेगळ्या कॅल्क्युलसमध्ये आधीपासून चर्चा केलेल्या माहितीसह अगदी सोपे आहे आपण हे सिद्ध करू शकतो की तर येथे लिबनिट्झ नियम म्हणून आपण हे इंटीग्रल अल्फाचे फंक्शन म्हणून तपासतो आणि मग या वाढीचा विचार करा या मध्ये वाढ ही मध्ये या वाढीप्रमाणे आहे म्हणून आपल्याकडे आहे तर यासह आपल्याकडे येथे साठी आहे तर येथे α ला ने बदलले जाईल तर आपल्याकडे असेल तर आपल्याकडे जेथे आहे तेथे आणि ने बदलले जाईल जेणेकरून पुन्हा तेच इंटीग्रल होईल आता आपण येथे थोडे बदल करू तर आणि आपण येथे काही संख्या पहात आहोत जे येथे प्रत्यक्षात म्हणून दिसत आहेत म्हणून हे इंटीग्रल पर्यंत आपण आता ब्रेक करणार आहोत तर या नंबरला प्लस नंतर अन्य काही नंबरला या किंवा येथे फंक्शन आणि नंतर पासून लिमिटच्या शेवटी म्हणून आपण या तीन इंटीग्रलची बेरीज म्हणून हे इंटीग्रल घेतले आहे तर ते नंतर ते आणि नंतर ते अंतिम लिमिटपर्यंत तेथे आहे जे तर हा लिमिटचा गुणधर्म आहे आपण बरेच इंटरमीडिएट पॉईंट्स घेऊ शकतो आणि इंटीग्रल अनेक इंटीग्रलमध्ये ब्रेक करू शकतो तर आपल्याकडे येथे अगदी बरोबर टर्म आहे तर आता आपण समान टर्म्स एकत्र करू तर येथे आपल्याकडे ते समान लिमिट आहेत तर या दोन टर्म आपण एकत्र करू आणि त्यानंतर आपल्याकडे इंटीग्रन्ड आणि मायनस होईल तर या दोन टर्म एकत्रित केल्या जातील आणि मग आपल्याकडेही या दोन टर्म असतील या दोन पदांची सांगड घालून आपल्याला मिळेल तर आता आपल्याकडे ही तीन इंटीग्रल आहेत आणि आता आपण मीन व्हॅल्यू थेरम लागू करू तर येथे आपल्याकडे चा फरक आहे तर हा फरक दुसर्या अर्ग्युमेंट मध्ये आहे तर येथे आपण डिफ्रन्शीयल कॅल्क्युलस किंवा लॅगरेंज मीन व्हॅल्यू थेरम लागू करू आणि या दोन इंटीग्रलमध्ये आपण मागील स्लाइडमध्ये पुनरावलोकन केलेल्या इंटीग्रल कॅल्क्युलसपासून मीन व्हॅल्यू थेरम लागू करू पहिल्या इंटीग्रलसाठी मीन व्हॅल्यू थेरम वापरुन आपल्याला हा फरक मिळेल तर आपण येथे मीन व्हॅल्यू थेरम लागू करू जे सांगते की जर आपण येथे ने भागाकार आणि ने गुणाकार केल्यास आपण असे करू तर येथे ने भागाकार आणि ने गुणाकार करू तर हे लॅगरेंज मीन व्हॅल्यू थेरमनुसार शी संबंधित म्हणून डेरीव्हेटिव होईल कारण मध्ये वाढ होत आहे आणि आणि येथे काही पॉईंट ज्याला आपण येथे म्हणत आहोत तर येथे इथल्या मध्यांतरातील आहे आणि लक्षात घ्या की हे हे 0 वर जाईल आणि हे 0 वर जाईल तर नंतर आपण लिमिट घेऊ तर हे हे कडे जाईल जेव्हा हे 0 वर जाईल तर आता यासह आपल्याकडे दुसरा इंटीग्रल आहे जो होता आणि आता आपण इंटीग्रल कॅल्क्युलसमधील मीन व्हॅल्यू थेरम पुन्हा वापरू जो म्हणतो की हे येथे इंटीग्रल x वर आहे तर या संदर्भात कॉन्स्टन्ट सारखे म्हणजे x वर आहे तर या श्रेणीत कुठेतरी एक बिंदू असेल किंवा या इंटीग्रलतेची लिमिट असेल जेथे इंटीग्रल व्हॅल्यू f च्या समान असेल तर येथे काही बिंदू म्हणून हा एक्स या ξ2 ने बदलला जाईल आणि α हे जसे आहे तसेच नंतर लिमिटचा फरक इतका u2α u2 α जिथे आता हे ξ2u2 u2α कुठेतरी या लिमिटचे आहे तर ते इंटीग्रल कॅल्क्युलससाठी मीन व्हॅल्यू थेरम होते आणि आता दुसर्या इंटीग्रलसाठी तेच थेरम आपण लागू करू म्हणजे हा ने बदलेल तर वर या फंक्शनची व्हॅल्यू आणि या लिमिटचे फरक म्हणून आणि पुन्हा हे तर हे तीन इंटीग्रल या उजव्या बाजूला असणाऱ्या टर्म्सद्वारे बदलतील तर पुन्हा आपल्याकडे एक इंटीग्रल आणि या दोन टर्म असतील तर हे इंटीग्रल स्वरूपात होते आणि आता आपण हे सगळे येथे बदलू आपण हे लाग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम लागू केले आहे तर इंटिग्रलसाठी मीन व्हॅल्यू थेरम आपण येथे लाॅरेंज एरेंज व्हॅल्यू थेरम लागू केले आहे तर आपल्याला हा f अल्फा मिळेल आणि d डेल्टा अल्फा मिळेल दुसर्या टर्मपासून आपण इंटीग्रल कॅल्क्यूलस वरून येथे मीन व्हॅल्यू थेरम लागू केले आणि पुन्हा तसेच इंटीग्रल कॅल्क्युलस मधील मीन व्हॅल्यू थेरम तर आता हे तीन इंटीग्रल आहेत आणि आपल्याकडे येथे नवीन टर्म आहेत आणि या प्रत्येक टर्ममध्ये Δα ने भागाकार करू आणि आता हे Δα सह आहे तर हे आहे जेव्हा आपण ला Δα ने वाढवितो तेव्हा हे u2 मधील वाढ होते तर हे आहे आणि हे आहे तर या नोटेशननुसार आपण आता पुढे जाऊ तर येथे आणि रद्द होईल तर आता या समीकरणात आपण हा 0 वर गेल्याने ही लिमिट पार करू शकतो तर हे लिमिट डेरीव्हेटिव होईल आणि ही पहिली टर्म म्हणून ही कडे जाईल आणि आपल्याकडे आहे तर हे जेव्हा येथे आपल्याकडे टर्म आहे आणि आणि दरम्यान आहे तर जेव्हा होईल तेव्हा हे या वर जाईल आणि मग येथे देखील जेव्हा होईल तेव्हा हे कडे जाईल आणि येथे हेच डेरीव्हेटिव मायनस त्याच गोष्टी असे होईल येथे आणि दरम्यान आहे आणि नंतर तर ही टर्म या u1 α वर जाईल म्हणून आपल्याकडे येथे आहे जे जेव्हा डेल्टा अल्फा 0 वर जाईल तेव्हा अल्फा होईल आणि मग हा डेल्टा u 1 ओव्हर डेल्टा अल्फा पुन्हा u 1 मधील अल्फासंदर्भात डेरीव्हेटिव होईल तर आपण नियम पूर्ण केले आहेत जे असे सांगते की हे डिफ्रन्सिएशन अंडर इंटीग्रल साइन आहे जेणेकरून जेव्हा आपल्याला डिफ्रन्सिएशन घ्यायचे असेल तेव्हा हे इन्टीग्रन्डवर जाईल तर f च्या पार्शल डेरीव्हेटिव संदर्भात आणि तेथे एक टर्म असेल तर अप्पर लिमिटचे डेरीव्हेटिव आणि तीच लिमिट इंटिग्रन्डमध्ये बदलली जाईल आणि वजा खालच्या लिमिटचे डेरीव्हेटिव होईल आणि तीच लिमिट फंक्शनमध्ये बदलली केली जाईल म्हणून आपण वापरत असलेले एखादे विशिष्ट प्रकरण म्हणून आपण गृहित धरतो की u 1 α आणि u 2 α ते α वर अवलंबून नसतात म्हणून ते स्थिर असतात तर त्या प्रकरणात येथे दुसरी आणि तिसरी टर्म रद्द केली जाईल कारण हे 0 होईल आणि मग आमच्याकडे फक्त प्रथम टर्म आहे म्हणून जर आपल्याकडे लिमिट असतील तर जेव्हा आपण डेरीव्हेटिव घेतो किंवा डिफ्रन्सिएशन अंडर इंटीग्रल साइन करतो तेव्हा आपल्याकडे केवळ एकच टर्म असेल कारण या दोन टर्म रद्द होतील किंवा सामान्यत आपण या इंटीग्रलचे असे लिहितो तर हे कारण या लिमिट आहेत आपण इंटिग्रन्डकडे जाऊ आणि मग आपल्याकडे डिफ्रन्सिएशन अंडर इंटीग्रल साइन आहे तर आपण हे डेरीव्हेटिव इंटीग्रल मध्ये घेऊ परंतु हे पार्शल डेरीव्हेटिवसारखे होईल कारण f दोन व्हेरिएबल्सवर अवलंबून आहे जे x आणि आहेत

OR तर आता या उदाहरण 1 मध्ये इंटीग्रल दर्शवू म्हणून डिफ्रन्सिएशन अंडर इंटीग्रल साइन ही कल्पना अशा गुंतागुंतीच्या इंटीग्रलची मोजणी करण्यासाठी वापरली जाते आणि डिफ्रन्सिएशन अंडर इंटीग्रल साइन या कल्पनेने ते अगदी सोपे बनतात कारण आपण या प्रकरणात a इंटीग्रलचे फंक्शन म्हणून दिलेले इंटीग्रल मानतो कारण a हा तेथे टॅन इनव्हर्स a म्हणून आहे तर हे आहे तर दिलेला इंटीग्रल आपण a चे फंक्शन म्हणून घेतले आहे आणि आता आपण डेरीव्हेटिव घेऊ किंवा a च्या संदर्भात डेरीव्हेटिव घेऊ म्हणून जर आपल्याला काही सोपे करायचे असेल तर किंवा परिणामी इंटीग्रल दिसले तर आपण सहजपणे सोडवू शकतो मग हे उपयुक्त ठरेल कारण या स्वरूपात दिलेल्या इंटीग्रलची व्हॅल्यू काढणे जरा जटिल आहे परंतु जर आपण येथे एखाद्याच्या संदर्भात फरक केला तर काय होईल म्हणून लिमिट येथे कॉन्स्टंट म्हणून मानली जातील तरी सर्वसाधारणपणे हे लक्षात घ्यावे की या लेबनिझ नियम किंवा डिफ्रन्सिएशन अंडर इंटीग्रल साइन ज्या नियमाने आपण सिद्ध केले आहे की इंप्रॉपर इंटीग्रलसाठी वैध नाही आपल्याला सर्वसाधारणपणे काही अतिरिक्त अटींची आवश्यकता आहे परंतु ही सर्व उदाहरणे लागू आहेत आणि आपण इंप्रॉपर इंटीग्रलकरिता या लेबनिझ नियम लागू करण्याच्या तपशीलात फारसे जात नाही म्हणून येथे नियम म्हणून लागू केलेली सर्व उदाहरणे लागू आहेत तर या कॉन्स्टंट लिमिट घेऊन आपण a च्या संदर्भात डेरीव्हेटिव घेऊ शकतो तर आणि आता आपण हे सहजपणे इंटीग्रेट करू शकतो तर तर आपल्याला हे डेरीव्हेटिव येथे मिळाले आहे आणि हीच प्रक्रिया नेहमीच सुलभ करते कारण आता आपण हे डिफ्रन्शीयल इक्वेशन सहजपणे इंटीग्रेट करू शकतो म्हणून जेव्हा आपण हे इंटीग्रेट करतो तेव्हा आपल्याला मिळेल परंतु या कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढणे देखील सोपे आहे कारण आपल्याला हे माहित असले पाहिजे की आणि म्हणजे व्हॅल्यू तर आपण ज्या पॉईंटवर सहजपणे इंटीग्रल व्हॅल्यू मिळेल असे पॉईंट घेऊ म्हणजे हे आहे तर येथे आपल्याकडे v आहे ही माहिती दिलेली आहे जी आपण कॉन्स्टंट c ची व्हॅल्यू काढण्यासाठी वापरु शकतो तर या सह येथे आणि मग हे आहे तर पुन्हा ln आहे तर आपल्याला c 0 मिळेल तर आपल्याला हे कॉन्स्टंट 0 मिळाले आणि नंतर तर हा लॉग म्हणजे नेचरल लॉगरिथमिक आणि तोच आपल्याला सिद्ध करायचा आहे तर आपल्याला ही व्हॅल्यू येथे सहजपणे लिबनिट्झ नियम किंवा डिफ्रन्सिएशन अंडर इंटीग्रल साइन वापरून प्राप्त झाली तर आणखी एक उदाहरण जिथे आपण ची व्हॅल्यू काढत आहोत तर पुन्हा तीच प्रक्रिया तर आपण याला म्हणून घेऊ आणि मग चा डेरीव्हेटिव घेऊ आणि α च्या संदर्भात हा ax आपल्याला x देईल आणि अगदी तो पॉईंट आहे कारण पार्शल डिफ्रन्सिएशन करणे हे सोपे नव्हते परंतु आता x येथे सह दिसू लागले आहे आणि आता आपण सहजपणे डिफ्रन्सिएशन करू शकतो तर आपण सहजपणे ही टर्म एकत्रित करू शकतो आणि या टर्मचे डिफ्रन्सिएशन करू शकतो म्हणून आपण पार्शल इंटीग्रल बाय पार्टस नियम लागू करू शकतो तर असे केल्याने हे मिळेल तर आपल्याकडे हे येथे आहे जेव्हा x हा इन्फिनिटीकडे जाईल तर ते 0 वर जाईल आणि जेव्हा x हा 0 वर जाईल तेव्हा या चिन्हामुळे हे 0 होईल तर प्रथम टर्म गायब होईल आणि नंतर दुसरे आपल्याकडे हे इंटीग्रल आहे जे आपण फाय a सह सुरु केले आहे तर 2 असेल आणि हे फाय a असेल तर आपल्याला हे डिफ्रन्शीयल इक्वेशन मिळेल जे इंटीग्रेट करणे अगदी सोपे आहे तर आपण हा ϕ α डाव्या बाजूला घेवू शकतो आणि येथे उजव्या बाजूला जाईल आणि हे इंटीग्रेट करेल तर आपल्याला हे ln आणि हे मिळेल तर आपल्याला मिळेल आणि ते e पॉवर c साठी आपण अजून एक कॉन्स्टंट गृहीत धरू शकतो तर आपल्याकडे आहे आणि आता आपण लक्षात घेत आहोत की हे आणि ते हे इंटीग्रल आपण मागील व्याख्यानात देखील पाहिले आहे आणि पुढील व्याख्यानात आपण हे देखील च्या बरोबरीचे असल्याचे सिद्ध करू तर या प्रमाणित इंटीग्रलची व्हॅल्यू आहे तर आपल्याला माहित आहे म्हणून आपण आता ची गणना करू शकतो तर हा होईल जेव्हा आपण ठेवतो आणि तीच आपल्याला आवश्यक असणाऱ्या इंटीग्रलची व्हॅल्यू आहे तर तिसरे उदाहरण पुन्हा अगदी सोपे आहे तर आपल्याकडे हे आहे आणि आपल्याला जेथे α ≠ 0 हे मिळवायचे आहे तर हे डिफ्रन्सीएशन अंडर इंटीग्रल साइनचा थेट उपयोग आहे जर आपण हे डिफ्रन्सीएशन अंडर इंटीग्रल साइन केले तर तर लिबनिट्झच्या नियमांचा हा थेट उपयोग होता आणि या निष्कर्षापर्यंत पोहोचताना आपण हा लिबनिट्झ नियम शिकला आहे जो इंटीग्रलचे डिफ्रन्सीएशन करण्यासाठी उपयुक्त आहे तर आपल्याकडे इंटीग्रल आहे आपल्याला संदर्भात डेरीव्हेटिव काढायचा आहे तर हा नियम म्हणतो तर हा लीबनिट्झचा नियम आहे हे लेक्चर्स तयार करण्यासाठी आपण वापरलेले संदर्भ आहेत आणि तुमचे मनापासून आभार